आम्ही पाहिले आहे की pMOS ट्रान्झिस्टर वापरून कॉमन सोर्स एम्पलीफायर चे असेच एक स्मॉल सिग्नल पिक्चर आहे जसे nMOS ट्रान्झिस्टर वापरून होते आणि त्याचे कॅरेक्टरीस्टिक देखील शेवटी समान आहे या दोघांच्या दरम्यान फक्त घटक मूल्यामध्ये फरक आहे कारण µncox हा µpcox पेक्षा भिन्न आहे आणि VTP हा VTN पेक्षा भिन्न आहे समान कार्यक्षमता मिळविण्यासाठी आपल्याला भिन्न घटक मूल्ये वापरावी लागतील किंवा आपण समान घटक मूल्ये वापरत असाल तर समान लोड रेसिस्टन्स वापरा आणि असेच म्हणूया आणि समान ऑपरेटिंग पॉईंट वर आपल्याला गेनचे एक भिन्न मूल्य मिळेल परंतु गुणात्मकरित्या स्मॉल सिग्नल पिक्चर कोणताही फरक नाही आता स्विंग लिमिट असलेल्या एम्पलीफायरची लार्ज सिग्नल कॅरेक्टरीस्टिक पाहू आता हे pMOS कॉमन सोर्स एम्पलीफायर आहे आणि फक्त साधेपणासाठी या प्रकरणात मी हे Rs काढून टाकतो अगदी Rs सह गणना अगदी समान असले तरी आम्हाला नेहमी Rs आणि R1 ║ R2 दरम्यान या व्होल्टेज अतिरिक्त विभागणी मिळेल मी हे दूर करेल आणि मी असेही गृहित धरतो की C1 आणि C2 खूप मोठे आहेत जेणेकरुन आपण त्यांना शॉर्ट सर्किट मानू तर असे म्हणा की हे 3 MΩ आहे हे 21 MΩ आहे जेणे करून हे व्होल्टेज 3 व्होल्ट आहे आणि RD 100 KΩ आहे आणि RL देखील 100 KΩ आहे हे फक्त स्पष्टीकरणासाठी आहे आता हे व्होल्टेज VSD क्वीसेंट स्थितीत 4 व्होल्ट आहे आता आमच्याकडे सिग्नल स्विंगची लिमिट का आहे ट्रान्झिस्टर एकतर ट्रायोड रिजन किंवा कट ऑफमध्ये जाऊ शकतो तर यामुळे इनपुट vi चे मूल्य आपण सर्किटवर लागू करू शकता असे मर्यादित आहे तर आता आम्ही pMOS कॉमन सोर्स एम्पलीफायर्स साठी याची तपासणी करू परिस्थिती अगदी सारखीच आहे सॅच्युरेशन मध्ये राहण्याची अट अशी आहे की VSD ≥ VSG VTP आणि कट ऑफ टाळण्यासाठी अट असेल की मी असे लिहित नाही की ID 0 आणि हे ऑपरेटिंग पॉईंट व्हॅल्यूचे नसून सिग्नल लागू केल्यावर एकूण कॉन्टिटीस दर्शवते तर आम्हाला जे करायचे आहे तेच nMOS एम्पलीफायरच्या बाबतीत केले आहे आम्हाला प्रथम एकूण VSG VSD आणि ID शोधावे लागेल आणि या अटी लागू कराव्या लागतील ऑपरेटिंग पॉईंटवर आमच्याकडे VSG0 3 व्होल्ट आणि VSD0 4 व्होल्ट आहेत किंवा जर आपण ग्राउंडसोबत व्होल्टेजेस पहाल तर गेट व्होल्टेज 21 व्होल्ट आहे आणि ड्रेन व्होल्टेज 20 व्होल्ट आहे कधीकधी सॅच्युरेशन ट्रायोड सीमेसाठी आपण VGS आणि VDS च्या ऐवजी VG आणि VDच्यादृष्टीने देखील अट निर्दिष्ट करता हेसुद्धा शक्य आहे म्हणून मी त्या गोष्टी सुद्धा लिहून घेतल्या आहेत आणि करंट ID 200 µA आहे जो नक्कीच खालच्या दिशेने वाहत आहे तर आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की pMOS ट्रान्झिस्टरमध्ये हा ID आहे खालच्या दिशेने वाहत आहे आता जेव्हा सिग्नल vi लागू होईल तेव्हा या नोड वरील व्होल्टेज क्वीसेंट व्होल्टेज असेल जे 21 व्होल्ट vi आहे कारण जर आपण vi लागू केले नाही किंवा आपण vi 0 ला निश्चित केले तर ग्राउंड च्या तुलनेत हा 21 व्होल्ट आहे लक्षात ठेवा जेव्हा मी काही नोडवर व्होल्टेज म्हणतो तेव्हा ते सर्किटच्या सामान्य ग्राउंड नोड च्या संदर्भात असते तर ते 21 V vi आहे आता पावर सप्लाय मुळे हा बिंदू ग्राउंड पासून 24 व्होल्ट वर आहे तर VSG आहे आपण सहजपणे याला पाहू शकता जर आपण एकूण कॉन्टिटी VSG मोजली तर 24 व्होल्ट आहे गेट व्होल्टेज जे आपल्याला सांगते की ते 3 व्होल्ट viआहे त्याबद्दल विचार करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे जर vi चे मूल्य सकारात्मक असेल तर हे व्होल्टेज वाढते आणि सोर्स व्होल्टेज समान राहते तर सोर्स गेट व्होल्टेज प्रत्यक्षात कमी झाले आहे कारण गेट आधीच वर जात आहे आपणास येथे nMOS कॉमन सोर्स एम्पलीफायरर्सच्या बाबतीत महत्त्वपूर्ण फरक दिसेल हे 3 V vi किंवा VGS0 vi असते आता आम्ही pMOS मध्ये एक वजा आहे VSG 3 V vi आता येथे ड्रेन व्होल्टेज क्वीसेंट व्होल्टेज 20 व्होल्ट आहे आणि ड्रेन इन्क्रिमेंटल व्होल्टेज काय आहे जो आपल्याला स्मॉल सिग्नल पिक्चर मधून मिळतो तर आपल्याकडे vi आहे आणि हे MOS ट्रान्झिस्टरचे गेट ड्रेन आणि सोर्स आहे आमच्याकडे RD आणि RL आहे तर vGS vi आहे तर हे gm vGS आहे आणि स्मॉल सिग्नल ग्राउंड असलेल्या ग्राउंडच्या संदर्भात ड्रेन व्होल्टेज gm RD ║ RL vGS आणि या विशिष्ट प्रकरणात gm 200 µS आहे आणि RD आणि RL 100 KΩ आहे तर हे असे होते 200 µS 50 KΩ 10 vi तर ड्रेन च्या इथे इन्क्रिमेंटल व्होल्टेज 10 vi आहे तर येथे ड्रेन च्या इथे इन्क्रिमेंटल व्होल्टेज 10 vi आहे तर एकूण व्होल्टेज 20 V 10 vi आहे तर VSD आपण पाहू शकता की 24 व्होल्ट वजा हे आहे 24 व्होल्ट वजा हे संपूर्ण कॉन्टिटी तर VSD 4 V 10 vi आहे पुन्हा आपणास चिन्ह उलट दिशेने झालेले दिसेल आणि शेवटी इन्क्रिमेंटल ड्रेन करंट काय आहे ते आपण पाहू शकता ते इन्क्रिमेंटल ड्रेन करंट gm vGS आहे तो ड्रेन मधून सोर्स जात आहे परंतु येथे एकूण ड्रेनचा करंट सोर्स पासून ड्रेनकडे जात आहे ड्रेन जाणारे इन्क्रिमेंटल ड्रेन करंट gm vGS आहे तर ड्रेन पासून बाहेर पडणारा इन्क्रिमेंटल करंट gm vGS आहे तर एकूण ड्रेन करंट 200 µA gm vGS किंवा gm vi आहे कारण या प्रकरणात vi आणि vGS समान आहेत हे 200 µA 200 µS vi आहे तर आपण पहात आहात की या चिन्हांमध्ये महत्त्वपूर्ण फरक आहेत तर याचा अर्थ काय आहे की प्रथम ट्रांझिस्टर सॅच्युरेशन रिजन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू हे सॅच्युरेशन मध्ये असेल जर VSD ≥ VSG VT आणि VSD 4 व्होल्ट 10 vi आणि सर्वसाधारणपणे ते VSD0 ऑपरेटिंग पॉईंटवर असेल मी याला Q म्हणजे क्वीसेंट बिंदू असे लिहीण अधिक एम्पलीफायर चा गेन gm RD ║ RL vi आणि आपल्याकडे काही Rs असेल तरआपण Rs आणि R1 ║R2 दरम्यान विभागणीचा देखील समावेश करावा लागेल हे VSG पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे जे या प्रकरणात 3 व्होल्ट vi आहे आणि वजा थ्रेशोल्ड व्होल्टेज जे 1 V आहे VSD0 gm RD ║ RL vi VSG0 vi VTP मला या R मधून काय मिळते म्हणजे मी याला दुसऱ्या बाजूला घेऊन जातो 11vi 3 V 1 V 4 V 2 V किंवा vi 2 11 V आता आपण nMOS कॉमन सोर्स एम्पलीफायर च्याबाबतीत आठवत असेल तर सॅच्युरेशन स्थिती vi साठी वरील लिमिट साठी सेटिंग होते आता vi साठी खालची लिमिट निश्चित केली आहे आपण पाहू शकता vi 2 11 व्होल्ट आहे vi लहान होताना येथे हे का होते गेट व्होल्टेज लहान होते जर गेट व्होल्टेज लहान झाला तर सोर्स गेट व्होल्टेज मोठा होईल आणि ट्रान्झिस्टर मधुन करंट वाढेल जसजसे ट्रान्झिस्टरमधुन करंट वाढत जातो ड्रेन व्होल्टेज वाढतो कारण तो करंट RD आणि RL च्या समांतर संयोजनात जात आहे जसजसे ड्रेन व्होल्टेज वाढते गेट व्होल्टेज खाली येत आहे ड्रेन व्होल्टेज वर जात आहे म्हणून ते ट्रायोड रिजन कडे जात आहे आणि ट्रायोड रिजन सॅच्युरेशन सीमा प्रत्यक्षात vi साठी नकारात्मक लिमिट सेट करते जेणेकरून फरक आहे कारण करंट आणि व्होल्टेजेस चे पोलरिटी उलट झाल्या आहेत nMOS च्या तुलनेत pMOS च्या बाबतीत स्विंग लिमिट उलट आहेत आणि सर्वसाधारण संज्ञा पुन्हा लिहीण vi ≥ 1gm RD ║ RL मी nMOS एम्पलीफायरच्या बाबतीत या संज्ञा कशा का येतात हे आधीच स्पष्ट केले आहे आमच्याकडे 1 डिनोमिनेटर मध्ये आहेत कारण गेट व्होल्टेज एका युनिटद्वारे बदलत आहे तर ड्रेन गेन युनिट्सद्वारे बदलत आहे तर गेट ड्रेन व्होल्टेज 1 गेन युनिट्स द्वारे बदलत आहे आणि जर तुम्ही न्यूमरेटर बघितले तर हा फरक क्वीसेंट गेट ड्रेन व्होल्टेज किंवा क्वीसेंट ड्रेन गेट व्होल्टेजचा नकारात्मक भाग आहे तर जर ड्रेन गेटच्या बरोबर खाली असेल तर त्यांच्यातले अंतर जास्त असेल आणि आपल्याला लार्ज स्विंग लिमिट मिळेल nMOS च्या बाबतीत ते उलट आहे आपणास गेट व्होल्टेजच्या बरोबर वर ड्रेन हवे आहे जेणेकरून त्यास खाली पडायला भरपूर जागा असेल या प्रकरणात आपणास गेट व्होल्टेजच्या बरोबर खाली ड्रेन असावे असे वाटते जेणेकरून त्यास वाढण्यास भरपूर जागा मिळेल आणि तशाच प्रकारे जर तुम्ही कट ऑफ अट लागू केली तर आम्हाला ID ≥ 0 हवेत आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही सोर्स गेट व्होल्टेजच्या आधारेही अट वापरू शकतो ती अशी की जो सोर्स गेट व्होल्टेज आहे तो थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा जास्त असावा परंतु नेहमीसारखे आपण हे वापरतो कारण आपण हे बायपोलर ट्रान्झिस्टरसोबत देखील वापरू शकतो आणि एकूण ड्रेन करंट किती आहे जो क्वीसेंट करंट आहे 200 µA 200 µS vi ≥ 0 आणि हे आपल्याला सांगते की vi ≤ 1 V म्हणून nMOS कॉमन सोर्स एम्पलीफायर च्या बाबतीत कट ऑफ अट vi वर खालचे लिमिट लादत होती आता तो वरच्या लिमिट वर लादत आहे कारण vi जसे अधिक आणि अधिक सकारात्मक होते तसे गेट वर जाते सोर्स गेट व्होल्टेज खाली येते आणि ड्रेन करंट कमी होत जातो एका बिंदूवर तो कट ऑफ ला जाईल सर्वसाधारण भाषेत एकूण ड्रेन करंट हा क्वीसेंट करंट ड्रेन gm vGS असेल आणि हा शून्य किंवा शून्यापेक्षा मोठा असावा तर आमच्या बाबतीत vGS बरोबर vi आहे तर हे gm vi vi ≤ ID0 gm आहे सारांश असा की nMOS आणि pMOS कॉमन सोर्स एम्पलीफायरर्सचे स्मॉल सिग्नल पिक्चर एकसारखेच आहे आणि इतर प्रकारच्या एम्पलीफायरमध्ये हेच खरे आहे आपण nMOS आणि pMOS स्मॉल सिग्नल नुसार पाहिले तर तिथे समान असेल लार्ज सिग्नल नुसार ते भिन्न असेल विशेषत स्विंग लिमिट उलट आहेत जर काही सर्किट सॅच्युरेशन nMOS एम्पलीफायरमध्ये उच्च लिमिट लागू करते तर हे pMOS एम्पलीफायरमध्ये आणि त्याचप्रमाणे कट ऑफसाठी कमी लिमिट लागू करेल